नमस्कार आज मी लोड असलेल्या प्लेनमधील इसेंट्रिक जोडण्यांबद्दल चर्चा करेन येथे जॉइंट आणि वेल्ड जोडणी वापरणे मुळात फिलेट वेल्ड आता जोडणीसाठी वापरले जाईल जर जॉइंट दोन प्रकारच्या शक्तींच्या प्रतलात भार पडला असेल तर याचा अर्थ वेल्ड मधे स्ट्रेस येईल एक स्ट्रेस हा डायरेक्ट फोर्स मुळे असेल की जो शिअर स्ट्रेस असेल आणि दुसरा इसेंट्रीसीटी आणि स्ट्रेस मोमेंट मुळे येईल म्हणून आपल्याला डायरेक्ट फोर्स मुळे आणि मोमेंटमुळे होणाऱ्या ताणांची गणना करावी लागेल आणि मग आपल्याला त्याचा समतुल्य फोर्स शोधावा लागेल ज्याचा अर्थ रिजल्टंट फोर्सेस आणि तो परिणामी फोर्स वेल्ड स्ट्रेंथ पेक्षा कमी असला पाहिजे परिणामी फोर्स त्यापेक्षा कमी आहे परिणामी स्ट्रेस वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी असतो तर आपला डिझाइन फॅक्टर ठीक आहे म्हणजे आपण जे काही डिझाइन केले आहे जे आपण प्रस्तावित केले आहे ते ठीक आहे अन्यथा आपल्याला वाढीसाठी जावे लागेल वेल्डच्या आकाराची किंवा ओरिएंटेशन ची लांबी म्हणजे वेल्डची लांबी आणि रुंदी ते बदलावे लागेल आणि नंतर पुन्हा आपण त्याची पुनर्रचना केली आहे तर या चित्राकडे येत असताना जर आपण येथे पाहिले की मुळात जर शक्ती P असेल तर मोमेंट येईल आणि पी एक एसेंट्रिक फोर्स येईल येथे P आणि P गुणिले e बरोबर त्यामुळे त्यावर ताण निर्माण होईल जर वेल्ड अशा प्रकारे जोडलेले असेल तर संपूर्ण ब्रॅकेट मध्ये जर ते जोडलेले असेल तर आपल्याला वेल्ड समूहाचा cg शोधावा लागेल ज्याचा अर्थ cg वेल्ड गट आपल्याला शोधायचा आहे एकदा आपल्याला वेल्ड समूहाचा cg सापडल्यानंतर आपण शोधू शकतो की फोर्स स्ट्रेसेस किती असेल वेल्डच्या प्रत्येक भागावर कार्य करणे उदाहरणार्थ या बिंदूवर ताण कार्य करेल एक स्ट्रेस थेट या दिशेने अनुलंबपणे खालच्या दिशेने कार्य करेल आणि दुसरे cg पासून रेडियल अंतरापर्यंत 90 अंश असेल ते या बिंदूपर्यंत 90 अंश आहे बरोबर आणि मग आपल्याला रिजल्टंट शोधावा लागेल आता पुन्हा तीच गोष्ट येथे घडू शकते आपण पाहू शकतो की हे येथे येईल आणि हे कदाचित येथे जेणेकरून आपल्या ला परिणामी शोधावे लागेल परंतु आपल्याला माहित आहे की स्ट्रेस विकसित होईल अत्यंत टोकावर इमारत व र अधिक ताणत असतो त्यामुळे या बिंदूचे रेडियल अंतर आणि रेडियल या बिंदूचे अंतर जर आपण तुलना केली तर ते येथे अधिक असेल म्हणजे निर्णायक बिंदू हा असेल आणि हा बिंदू समान असेल कारण हे अंतर समान आहे ते ह्या बाजूने सममितीय आहे त्यामुळे या दोघांमधील रॅडियल अंतर दोन फोर्स मधील कोन समान असेल म्हणून या टप्प्यावर परिणामी स्ट्रेस येतो आणि हा बिंदू असेल कोणत्याही क्षणी या दोन बिंदूंपैकी कोणतेही दोन बिंदूमधील अंतर आपण मोजले तर आपण क्रिटिकल स्ट्रेस शोधू शकतो संपूर्ण वेल्डच्या लांबीची गणना करण्याऐवजी वेगवेगळ्या विभागाचा स्ट्रेस वेल्डच्या वेगवेगळ्या स्थितीत गणना करणे जर आपण फक्त एक बिंदू मोजला तर आपण क्रिटिकल स्ट्रेंथ शोधू शकतो त्यामुळे क्रिटि कल स्ट्रेंथ केवळ या टप्प्यावर आढळू शकते म्हणजे केवळ येथेच विकसित केली जाईल या बिंदूमुळे त्याच्या मध्ये डायरेक्ट शिअर स्ट्रेस शोधूया आपल्याला सापडलेल्या वेल्डमध्ये डायरेक्ट शिअर स्ट्रेस शोधू शकतो या सूत्रातून म्हणजे Ps असे म्हणा की जर मी हे केले तर एकूण फोर्स P भागिले L गुणिले t असेल उदाहरणार्थ जर आपण जे काही पाहिले आहे ते ही आकृती काढली आणि हा एक स्तंभ आहे जो वेल्ड ने जोडलेलाअसेल ब्रॅकेट P चा भार घेत आहे बरोबर आणि हे अंतर समजा काही अंतर समजा e1 आणि हे अंतर आपल्या कडे आहे जेणेकरून आपण या अंतराचा cg बाहेर शोधू शकू आणि मग आपण xआणि cg e शोधू शकतो त्यामुळे जोपर्यंत आपल्याला वेल्ड समूहाचा cg माहित नाही तोपर्यंत आपल्याला सध्या M मूल्य काय आहे हे माहित नाही वेल्ड जर ते या परिघामधून केले गेले असेल तर येथे एकूण लांबी ही L असेल L ही लांबी आहे जर आपण याला x आणि हे d मानले तर वेल्डचे 2x अधिक d बरोबर आणि P ही थ्रोट ची जाडी असेल डायरेक्ट फोर्स मुळे वेल्डमधील शिअर स्ट्रेस ची जाडी P असेल L गुणिले t आणि वाकण्यामुळे ताण जसे आपण सांगितले की इसेंट्रिक बेंडिंग मुळे चित्रात येईल म्हणून बेंडिंग मुळे स्ट्रेस आपण Pb लिहिले तर हे M भागिले Ip गुणिले rr हे त्रिज्येतील अंतर आहे आणि M हा मोमेण्ट आहे ज्याची गणना P गुणिले e म्हणून केली जाते आता हा e जोपर्यंत आपल्याला वेल्डचे वितरण माहित नाही आपण eचे मूल्य शोधू शकत नाही कारण e इतके नाहीe हे अंतर आहे वेल्डच्या भार आणि cg दरम्यान आपल्याला वेल्ड समूहाचा cg शोधावा लागेल आणि वेल्ड समूहाचे cg आपल्याला वेल्डचे वितरण माहित आहे की नाही हे आपण शोधू शकतो अन्यथा तुम्हीवेल्डचा cg शोधण्यात सक्षम होऊ शकत नाही म्हणून तणावाची गणना करण्यापूर्वी आपल्याला वेल्डचे विशिष्ट वितरण प्रदान करावे लागेल आपण वेल्डचा cg शोधू शकतो मग आपण मोमेंट मुळे ताण किती येत आहे हे शोधू शकतो येथे Ip मुळात वेल्डच्या जडत्वाचा ध्रुवीय मोमेंट आहे आणि हे करू शकते Ixx अधिक Iyy म्हणून गणना केली जावी म्हणजे XXX बद्दल जडत्वाचा मोमेंट आणि yyy तरIp जडत्वाचा ध्रुवीय मोमेंट मोजला जाऊ शकतो तर परिणामी ताण Pr ची गणना Ps वर्ग अधिक Pb वर्ग अधिक 2 2PsPb गुणिले कॉस थीटा म्हणून केली जाऊ शकते तर कारण आपण आधी पाहिले आहे की जर हे वेल्ड जोडणी असेल तर हे एक cg म्हणून हे Psआहे आणि हे Pbआहे आणि हे थीटा आहे बरोबर म्हणून परिणामी शक्ती Pr हे Pr आहे परिणामी फोर्स Pr ची गणना Ps वर्ग अधिक Pb वर्ग यांचे वर्गमूल म्हणून केली जाऊ शकते अधिक 22PsPb cos thetaजेथे थीटा हा या दोन फोर्स मधील कोन आहे आणि क्रिटिकल स्थिती साठी विकसित ताण वेल्डमधील परमिसिबल ताणापेक्षा कमी असावा तर हे Pr मूल्य जेव्हा आपण गणना करणार असतो तेव्हा एकदा आपण गणना केली की आपल्याला हे पाहावे लागेल Pr मूल्य हे भौतिक साधनांच्या परवानगी असलेल्या वेल्डच्या ताकदीपेक्षा कमी आहे जर हे Pr मूल्य वेल्डच्या ताकदीपेक्षा कमी नसेल तर आपल्याला रचना बदलावी लागेल निकष रचना निकष बदल म्हणजे एकतर आपल्याला वेल्डची लांबी वाढवावी लागेल किंवा आपल्याला वेल्डची जाडी वाढवावी लागेल म्हणजे यापैकी एक आपण करू शकतो मग पुन्हा आपल्याला तपासावे लागेल तर या सिद्धांतासह आपण एका उदाहरणातून जाऊया हे उदाहरण आहे उदाहरणार्थ एक ब्रॅ केट 50 किलो न्यूटनच्या भाराखाली असतो आणि तो स्टँचिऑनशी जोडलेला असतो तर हा एक स्तंभ आहे आणि एका ब्रॅ केट ला जोडलेला आहे आणि त्याचा भार 50 किलो आहे

न्यूटन आणि वेल्डचे वितरण हे आहे ठीक आहे हा भाग आहे हे अंतर ज्ञात आहे जे 150 मिमी आहे आणि हे 100 मिमी आहे बरोबर आणि हे अंतर ही लांबी 200 mm आणि 150 मिमी आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आता आपण बिंदू A B Cआणि Dबनवूया

सुरुवातीला आपल्याला वेल्ड समूहाच्या वेल्ड समूहाचा cg शोधावा लागेल आपण शोधायला हवे तर cg कसे शोधायचे तर उभ्या दिशेने cg असेल जर हे अंतर 100 असेल कारण हे सममितीय आहे परंतु याच्या बाजूने y आहे असे समजा परंतु या दिशेने x असे म्हणा की आपल्याला मोमेंट शोधावे लागेल जे शोधले जाऊ शकते म्हणून जर आपण या दिशेने थोडा वेळ घेतला तर म्हणजे या रेषेवर BC रेषेवर जर आपण थोडा वेळ घेतला तर आपण 2 गुणिले शोधू शकतो म्हणजे एकूण क्षेत्र फळ 2 गुणिले 100 गुणिले t अधिक 2 गुणिले 200 गुणिले t हे एकूण आहे वेल्डचे क्षेत्रफळ x मध्ये 2 गुणिले 100t गुणिले 50 इतके असेल तर यावरून मी x ची किंमत शोधू शकतो जी 25 mm म्हणजे मोमेंट घेतल्यानंतर येत आहे BC च्या दरम्यानच्या क्षणी आपण x ची किंमत शोधू शकतो आता आपण इसेंट्रिसिटी शोधू शकतो इसेंट्रिसिटी ही असेल की ती किती असेल 150 अधिक 100 वजा 25 म्हणजे ती 225 मिमी असेल आता आपल्याला Ixxच्या मूल्याचे मूल्य शोधावे लागेल जेणेकरून आयएक्सएक्स मूल्य आपण शोधू शकू जे 1 भागिले 12 गुणिले t गुणिले 200 आहे या भागासाठी BC भागासाठी Ixx हे असेल तर अधिक 2 गुणिले 1 गुणिले 12 गुणिले 2 गुणिले 100t गुणिले 100 वर्ग हे या भागाच्या आयएक्सएक्ससाठी आहे हे क्षेत्र 100 टी गुणिले 100 वर्ग आहे कारण हे 100 आहे हा 100 ए वर्ग आहे आपण x अक्षाबद्दल त्याच्या स्वतःच्या अक्षाबद्दलच्या मोमेंट कडे दुर्लक्ष करीत आहोत बरोबर कारण ते खूप कमी असेल तर वेल्डचे जाडी खूप कमी आहे 1 गुणिले 12 गुणिले टी क्यूब गुणिले 100 हे खूपच कमी असेल म्हणूनच आपण त्या कडे दुर्लक्ष करीत आहोत आपण y चे मूल्य 2 बिंदू 67 गुणिले 10 ते 6 मिलीमीटर असे शोधू शकतो तर त्याचप्रमाणे Iyy मूल्य आपण शोधू शकतो की Iyy मूल्य 200t गुणिले 25 वर्ग म्हणजे Ar असेल या भागासाठी वर्ग अधिक 2 आडव्या भागामध्ये 1 गुणिले 12 गुणिले t गुणिले 100 घन आणि नंतर त्याला त्याच्या सी 2 गुणिले 100t गुणिले 50 वजा 25 वर्ग आपण Iyy 4 बिंदू 17 गुणिले 10 ते 5 t बरोबर तर Ixx म्हणून मिळवत आहोत आणि Iyy आपण शोधू शकतो आता आपण शोधू शकतो की इनर्शिया पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाची ध्रुवीय गती ही Ixx अधिक Iyy म्हणून जर आपण हे मूल्य 2 67 गुणिले 10 चा घातांक 6 अधिक 4 17 गुणिले 10 गुणिले 5t ज र आपण 2 67 गुणिले 10 चा घातांक 6 अधिक 4 17 गुणिले तर 10 गु निले 5 t तर हे 30 87गुणिले 10 गुणिले 5 t बरोबर तर आपण ध्रु वीय मोमेंट ऑफ इनर्शिया शोधू शकतो आपण वेल्डचे एकूण क्षेत्रफळ 2 गुणिले 100 अधिक 200 गुणिले t2 ते 100 असेल t अधिक तर हे 400 t आणि जास्तीत जास्त रेडियल अंतर असेल हे जास्तीत जास्त रेडियल अंतर असेल हे आपण शोधू शकतो त्यामुळे हे r आपल्याला शोधायचे आहे हे r याचे वर्गमूळ असेल हे अंतर किती आहे हे 100 आहे आणि हे 75 आहे हे 25 तर आर आहे जे आपण 100 वर्ग चे वर्गमूळ अधिक 75 वर्ग जेणेकरून आपण 125 मिमी म्हणून शोधू शकू आता एकदा आपल्याला r सापडला की आपण Pv मूल्य शोधू बेंडिंग मुळे जास्तीत जास्त शिअर मिळवण्यासाठी आधी आपल्याला मोमेंट शोधावा लागेल P गुणिले e असेल तर येथे आपल्याला आढळले की P 50 किलो न्यूटन आहे आणि e 225 मिलीमीटर आहे म्हणजे 11 25 किलो न्यूटन मीटर तर बेंडिंग मुळे जास्तीत जास्त शिअर स्ट्रेस आपण करू शकतो जर आपण M चे हे मूल्य ठेवले तर ते Pb Pb हे M भागिले Ip गुणिले r असेल न्यूटन मिलिमीटर Ip हे 30 87 गुणिले 10 ते 5 t गुणिले r 125 आहे तर जास्तीत जास्त रेडियल कमाल बेंडिंग मुळे रेडियल अंतर जास्तीत जास्त स्ट्रेस विकसित केला जाईल जेणेकरून आपण गणना केली तर आपण t बरोबर करून 455 54 शोधू शकतो त्यामुळे 455 54 भागिले t हा बेंडिंग मुळे येणारा जास्तीत जास्तशिया स्ट्रेस असेल मी थेट शोधू शकतो शिअर स्ट्रेस किती असेल Ps किती असेल P भागिले a म्हणजे 50 गुणिले 10 घन हे क्षेत्रफळानुसार भार 400t आहे वेल्डचे एकूण क्षेत्रफळ 400 आहे हे 455 सॉरी 125 बाय t होईल आणि येथे कॉस थीटा 75 बाय 125 कॉस थीट a असेल कारण जर आपण हे अंतर पाहिले तर हे थीटा आहे म्हणून कॉस थीटा हा 125 असेल आणि हे 75 बरोबर आहे हे 0 6 म्हणून आढळू शकते जेणेकरून परिणामी स्ट्रेस Pr मी शोधू शकतो की Pb वर्ग अधिकPr वर्ग अधिक 2 PbPr कोस थीटा असेल हे मूल्य असे असेल की जर आपण हे मूल्य ठेवले तर आपल्याला हे 455 54 बाय t स्क्वेअर अधिक 125 बाय दिसेल t वर्ग अधिक 2 गुणिले 455 54 भागिले t गुणिले 125 गुणिले t गुणिले cos थिटा 0 6 होईल 539 88 बाय t बरोबर Pr या टोकाच्या बिंदूवर परिणामी ताण 539 88 बाय t असेल आता हा परिणामी ताण वेल्डच्या ताकदीपेक्षा कमी असायला हवा आता वेल्डची ताकद मी शोधू शकतो वेल्डची ताकद वेल्ड सामग्रीवर आणि ती मऊ वेल्ड आहे की बाजूला यावर अवलंबून असते त्या गॅमा एम वर गणना केली जाऊ शकते म्हणजे असू शकते जर आपण सॉफ्ट विल गृहीत धरले तर स्ट्रेंथ वेल्डचे आपण मूळ 3 गॅमा mw द्वारे शोधू शकतो आपण त्याचे मूल्य वर्गमुळात 3 गुणिले 1 25 असे ठेवतो म्हणजे ते 189 37 Mpv होत आहे याचा अर्थ असा की आपण 539 88 ला t ने 189 37 समतुल्य करू शकतो तर यावरून मी शोधू शकतो की टी 539 88 बाय 189 37 2 85 मिलिमीटर आहे तर वेल्डचा आकार मी आता शोधू शकतो की हा t म्हणजे थ्रोट ची जाडी म्हणून वेल्ड असेल S बरोबर t भागिले 0 707 म्हणजे 2 बिंदू 85 भागिले 0 707 म्हणजे ते येत आहे 03 म्हणजे वेल्डचा आकार आपल्याला गणनेतून 5 मिलीमीटर म्हणून द्यावा लागेल आपण पाहू शकतो की वेल्डचा आकार 5 मिमी येत आहे आता किमान आणि कमाल निकषांनुसार वेल्डचा किमान आकार किती असावा कोडल परवानगीवरून आपल्याला शोधावे लागेल मग ते आहे का ते पाहावे लागेल जर ते किमानपेक्षा कमी असेल किंवा नसेल तर आपल्याला अन्यथा किमान प्रदान करावे लागेल हे आपण देऊ शकतो तर या प्रकरणासाठी किमान जाडी 3 मिमी असेल जेणेकरून आपण वेल्डच्या आकाराचा 5 मिमी जाडीचा आकार देऊ शकतो कारण आपण योग्य प्रदान करू शकतो तर आता जर असे असेल तर समजा या उदाहरणात वेल्डचा आकार दिला असेल आणि वितरण दिले जाते तेव्हा देखील आपण शोधू शकतो की भार वाहून नेण्याची क्षमता किती असेल वेल्ड जॉइंट च्या उलट मार्गाने आपल्याला हे करावे लागेल म्हणजे प्रथम आपल्याला शोधावे लागेल वेल्डची ताकद मग वेल्डच्या आकारानुसार आपण शोधू शकतो Ps आणि Pb काय आहे तर त्यातून आपण उलट्या मार्गाने भार शोधू शकतो P या विशिष्ट अंतरावर कार्य करणे हे देखील आपण शोधू शकतो त्यामुळे प्रतलात भार पडलेला असताना आपण वेल्ड जॉइंट शोधू शकतो जॉइंट ची रचना कशी करावी ज्यावर आज चर्चा झाली आहे पुढील वर्गात आपण जॉइंट च्या प्रतलाला लंबपणे काम करणाऱ्या भाराबद्दल चर्चा करू तेथे आपण ताण कसा घेतो विकसित केले आहेत जे चर्चा करतील आणि त्यानंतर परिणामी ताण कसे शोधायचे ते आपण पाहू आणि एखाद्या विशिष्ट जॉइंट ची रचना कशी करावी धन्यवाद